नमस्कार मॉड्यूल 3 युनिट 14 सूचनांचे अनुकरण दृष्टिकोन यामध्ये आपले स्वागत आहे आधीच्या युनिटमध्ये आम्ही सूचनांचा अनुभवात्मक दृष्टीकोन समजून घेतला या युनिटचे ध्येय म्हणजे अनुकरण वापरुन निर्देशांचे प्रभावी स्वरूप समजून घेणे मी एक पद्धत किंवा यंत्रणा म्हणून अनुकरण कसे वापरावे ज्याद्वारे मी माझी सूचना अधिक प्रभावी बनवू शकेन आपण अणुकरानाबद्दल बोलण्यापूर्वी आपल्याला 'सिस्टम' परिभाषा आहेत आणि त्यातील बरीच वैशिष्ट्ये सर्व वैशिष्ट्यीकृत करतात ही वैशिष्ट्ये कोणती आहेत येथे काही वस्तू किंवा घटकांचा एक संच आहे

अस्तित्वएकत्रित केले जातात आणि रेकॉर्ड केले जाते हा एक प्रकारचा सिस्टम आहे जिथे सर्व घटक म्हणजेच चार व्यक्तींचा परस्पर संबंध असतो आणि रेकॉर्ड करणे हा हेतू असतो ही सिस्टमची एक व्याख्या स्पष्ट करते एक प्रणाली त्याच्या स्थानिक आणि ऐहिक सीमांद्वारे रेखांकित केली जाते त्याच्या अवतीभोवती आणि त्याच्या प्रभावाखाली त्याच्या संरचनेचे आणि हेतूचे वर्णन केले आहे आणि त्याच्या कार्यातून व्यक्त होते हे सर्व घटक वर दिलेल्या उदाहरणास लागू होतात हे स्थानिक आणि ऐहिक सीमांनी रेखाटले आहे स्थानिक सीमा ही एक खोली आहे जिथे ती सादर केली जाते आणि दुसरी एक नियंत्रण कक्ष आहे आणि ऐहिक सीमा ही संपूर्ण गोष्ट जी एका विशिष्ट कालावधीत सुमारे 30 ते 45 मिनिटांत घडण्यासाठी आयोजित केली जाते आपण जे काही करतो ते त्याच्या वातावरणामुळे खोलीचे प्रकार प्रकाशयोजना फर्निचरचे प्रकार संगणकावर आपला प्रवेश कसा आहे इत्यादीद्वारे प्रभावित होतो त्याच्या कार्यात रचना आणि हेतू व्यक्त केलेले आहेत याचा अर्थ असा की सर्व संबंधित लोक भूमिकेबद्दल त्यांच्यातील विशिष्ट नातेसंबंधास सहमत असतात आणि प्रत्येकजण समान हेतू सामायिक करतात एखाद्या विशिष्ट विषयावरील व्याख्यान रेकॉर्ड करणे आणि त्यास कोर्सचा एक भाग बनविणे हा हेतू असतो अशाप्रकारे एखाद्याला सिस्टमचा विचार करता येईल जेव्हा अभियांत्रिकी यंत्रणेचा विचार केला जातो तेव्हा त्यामध्ये इलेक्ट्रिक एक अभियांत्रिकी महाविद्यालय आणि कॉर्पोरेट अशा सर्व प्रकारच्या युनिट्स समाविष्ट असतात काही सिस्टीममध्ये फक्त भौतिक घटक असतात तर काहींमध्ये व्यक्ती आणि यंत्रे देखील असतात उदाहरणार्थ मी इलेक्ट्रॉनिक सर्किटकडे पाहू शकतो एखाद्या व्यक्तीची भूमिका समजून घेणे किंवा त्याचे विश्लेषण करणे ही आहे परंतु तो या प्रणालीचा भाग नाही जेव्हा आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाबद्दल बोलत असाल तर अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रज्ञान खोल्या संगणक काही नियम इत्यादी भरपूर आहेत मग त्यातील प्रशासक प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा समावेश असतो जर तुम्हाला हवे असेल तर अभियांत्रिकी महाविद्यालयाला अभियांत्रिकी प्रणाली म्हणून विचारात घ्यावे लागेल अशा प्रणालींसाठी वेगवेगळ्या मॉडेलिंग पद्धती उपलब्ध आहेत अनुकरण अनुकरण एक अॅनिमेटेड मॉडेल कार्याची नक्कल करतो त्यासाठी मला सर्किटच्या घटकांचे मॉडेल आवश्यक आहे दुसरे उदाहरण आहे कि मला एक नवीन इमारत तयार करायची आहे आणि ती उपलब्ध प्रणालीऐवजी प्रस्तावित प्रणाली आहे मॉडेलिंग हे प्रक्रियेच्या संयोगाचा संदर्भ देतात ज्यामध्ये सिस्टमच्या वर्तन घटात्मक संगणकीय प्रतिनिधीत्व द्वारे दर्शविले किंवा भाकीत केले जाते जेव्हा मला मॉडेल बनवण्यासारखे काहीतरी अनुकरण करायचे असेल तेव्हा मला सर्व घटक आणि त्यांचे परस्पर संबंधांचे मॉडेल तयार करणे आवश्यक आहे कोणत्या प्रकारचे मॉडेलिंग केले गेले आहे याबद्दल आम्हाला सहमती दर्शवावी लागेल आणि त्यानंतरच आम्ही त्याचे अनुकरण करू शकतो जेव्हा आम्ही त्याचे अनुकरण करतो तेव्हा आम्हाला मिळणारे निकाल समाधानकारक नसतात आणि आम्ही काही घटक किंवा घटकांसाठी वापरलेल्या मॉडेल्सचा आढावा घेतो तेव्हा आम्हाला ती असमाधानकारक वाटू शकते आम्ही परत जाऊन त्यांची मॉडेल्स दुरुस्त करतो मॉडेलिंग आणि अनुकरण प्रक्रिया अत्यंत परस्परसंबंधित असतात आणि काही वेळा परस्पर बदलल्या जातात मॉडेलिंग प्रणालीसाठी मी संपूर्ण अनुकरणाचा संदर्भ घेऊ शकतो जेव्हा आपण याचा उपयोग शैक्षणिक संदर्भात करतो मॉडेलिंग आणि अनुकरण कौशल्ये आणि साधने यांचा आधी शोधलेल्या भिन्न आणि अभिसरण विचारांना समाकलित करण्यासाठी समर्थन करू शकतो जेव्हा आपण अशा उपायावर येण्याचा प्रयत्न करीत असतो जो एक अभिसंतविचार करण्यासाठी अनुकरण वापरतो आधुनिक अभियांत्रिकीची कार्यस्थळे जेथे पदवीधर काम करणार आहेत सिस्टमचे विश्लेषण आणि रचना करण्यासाठी मदत करण्यासाठी संगणकीय साधनांसह मॉडेलिंग आणि अनुकरण पद्धती वापरतात उदाहरणार्थ चिप काहीतरी वापरुन त्यांना जोडण्यास प्रारंभ करा आपण जे मॉडेल निवडता ते आपल्या इच्छित कार्यक्षमतेवर अवलंबून असते कधीकधी सर्किट्स इतके क्लिष्ट असतात की एका अनुकरण चालू करायला शक्तिशाली संगणकासह अर्धा दिवस लागू शकतो एकात्मिक सर्किट डिझाइन करण्याची प्राथमिक पद्धत अनुकरणद्वारे असते सर्किटच्या वेगवेगळ्या भागांसाठीही भिन्न लोक जबाबदार असू शकतात हे सर्व एकत्रित केले पाहिजे आपण जे मॉडेल निवडता ते आपल्या इच्छित कार्यक्षमतेवर अवलंबून असते कधीकधी सर्किट्स इतके क्लिष्ट असतात की एका अनुकरण चालू करायला शक्तिशाली संगणकासह अर्धा दिवस लागू शकतो एकात्मिक सर्किट डिझाइन करण्याची प्राथमिक पद्धत अनुकरणद्वारे असते सर्किटच्या वेगवेगळ्या भागांसाठीही भिन्न लोक जबाबदार असू शकतात हे सर्व एकत्रित केले पाहिजे मॉडेलिंग आणि सिम्युलेशन कौशल्यांचे विश्लेषण म्हणून अनेक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागांमध्ये विश्लेषणात्मक साधने म्हणून समाकलित केली गेली आहेत म्हणजे घटक एकत्र ठेवण्यासाठी आणि अनुकरण करण्यासाठी आपण ज्या मॉडेलचा वापर करता त्या प्रकारे आता सर्व पदवीधरांसाठी आवश्यक कौशल्य आहे ही साधने जटिल घटनेच्या अभ्यासास पाठिंबा देतात आणि भविष्य सांगणारी साधने म्हणून ते एका नवीन डिझाइनच्या उपयुक्ततेचा अंदाज घेऊ शकतात उदाहरणार्थ प्रथम प्रोटोटाइप फॅब्रिकेशनच्या आधी मला ससर्किट डिझाइन करण्याची आवश्यकता असल्यास अनुकरणद्वारे डिझाइनच्या उपयुक्ततेची तपासणी करा तर आज अनुकरण सर्वात प्रभावी आहे निर्णय घेण्याकडे विश्वासार्ह पुरावा आधारित दृष्टीकोन चा जो उत्कृष्ट संच आहे त्याची अंमलबजावणी करा मॉडेलिंग आणि अनुकरणच्या संदर्भात उद्योगांची पदवीधारकांकडून काय अपेक्षा असते यावर अभ्यास केला गेला या समितीने हे शब्द वापरले आहेत पदवीधर ऑपरेशनल आणि वैचारिक स्तरावर समस्या दर्शविण्यास आणि त्यांचे निराकरण करण्यास सक्षम असावेत कृपया लक्षात घ्या की हे भौतिक आणि आभासी जगांमधील भाषांतर कार्यशील तसेच वैचारिक पातळीवर आहे मी एक आभासी जग निर्माण करण्यास सक्षम असले पाहिजे जर मी सर्किट डिझाइन करीत असेल तर माझे सर्किट आता स्पाइस प्रोग्राम आहे आणि जेव्हा मला सर्किट एकत्र ठेवणार्या एजन्सीकडून बनविलेले प्रोटोटाइप मिळेल तेव्हा भौतिक जगासाठी अंतिम सर्किट तयार होईल जेव्हा मी अनुकरण करतो तेव्हा मी डेटा संकलित करतो डेटा अनेक रूपांमध्ये उपलब्ध असू शकतो मी त्या माहितीतून अर्थ काढण्यास सक्षम असले पाहिजे आणि ती माहिती इतरांना अर्थपूर्ण मार्गाने मिळवून दिली पाहिजे उद्योगातील ही एक आवश्यकता आहे एकाधिक सॉफ्टवेअर आणि संगणकीय प्रणाली जाणून घ्या पदवीधरांना भिन्न सॉफ्टवेअर किंवा साधनांचा सामना करण्यासाठी माहित असणे आवश्यक आहे जे विविध प्रकारच्या घटकांसाठी किंवा उत्पादनांसाठी वापरल्या जातात माहिती तंत्रज्ञान वापरा व्यवसायाची उत्पादकता वाढविण्यासाठी त्वरित संदेशवहनसह सहयोगी साधने आहेत उद्योग तज्ज्ञांनी दिलेली ही विधानं आहेत परंतु अभियांत्रिकी 4 वर्षांच्या कार्यकाळात मी जे करणे आवश्यक आहे त्याचे मी अनुवाद कसे करू मोठ्या संख्येने प्राध्यापकांना विचारले गेले की ते उद्योगातील अपेक्षांचे शिक्षणातील निकालांमध्ये कसे भाषांतर करतात अभियांत्रिकी डिझाइनची कामे करण्यासाठी मॉडेलिंग आणि संगणकीय तंत्र लागू करण्यासाठी सिम्युलेशन तयार करा एखादी व्यक्ती डिव्हाइसची तत आधुनिक साधनांच्या वापरासंदर्भात एनबीएने साधने तयार करणे निवडणे आणि लागू करणे यावर भर दिले आहे मर्यादा समजून घेऊन क्रियाकलाप करणे यात अनेक घटक आहेत अर्थात प्रत्येक क्रियाकलाप सर्व घटकांना संबोधित करू शकत नाही येथे आम्ही तयार किंवा निवडत नाही आहोत परंतु आपण फक्त एक योग्य तंत्र वापरत आहात एक अनुकरण साधन जे काही अभियांत्रिकी प्रणालीच्या वर्तनाचे मॉडेल तयार करण्यासाठी आणि अंदाज लावण्यासाठी वापरले जाते त्या प्रमाणात जटिल अभियांत्रिकी समस्यांवरील निराकरण समजून घेण्यासाठी आणि त्याची रचना करण्यासाठी आधुनिक साधनांपैकी एक आहे अनुकरण असू शकतात सर्व गरजा आणि प्रसंगी खुले स्त्रोत आणि मालकीचे अनुकरण साधनांमध्ये उत्कृष्ट व्हिज्युअलायझेशन वैशिष्ट्ये आहेत याचा अर्थ असा की अंतिम परिणाम वापरकर्त्यासाठी अत्यंत अनुकूल प्रकारे सादर केले जाऊ शकते जेणेकरून या प्रणालीमध्ये जे घडत आहे ते अधिक स्पष्ट केले जाते अनुकरण करू शकते की आपण तयार केलेल्या आभासी जगाचा भाग आहात आपण अनुकरण असते

कधीकधी आपल्याकडे बंद फॉर्म समाधान असू शकते परंतु आम्हाला काय केला पाहिजे तर प्रत्येकवेळी पॅरामीटर्स मिळत नाही तोपर्यंत आपण बदलणार्या पॅरामीटर्सच्या प्रभावाचे कौतुक करू शकणार नाही आपण एक साधे उदाहरण घेऊ एक चेबिसीव आहे आणि K 1 आणि K 2 हे दोन पॅरामीटर्स आहेत समजा K2 सकारात्मक आणि K 1 K 2 असेल याचा अर्थ असा आहे की आपल्याला केवळ एक पॅरामीटर पहाण्याची आवश्यकता आहे आणि परिणामी T1 च्या बरोबरी T1 च्या बरोबरी 1 आणि T पासबँडमधील कमाल परिमाण आहे हे जास्तीत जास्त काय असावे हे मी निर्दिष्ट करतो हे एपीसिलॉन म्हणून सांगितले आहे आणि मी K 2 ची विविध एप्सिलन्ससाठी गणना करतो एकदा मी K 2 ची गणना केली की के 1 आपोआप निश्चित होईल माझी अशी परिस्थिती आहे जिथे K2 बरोबर K1 आहे आपण 'ग्राफ'स्वरुपात आउटपुट पाहते तेव्हा मला अर्थ प्राप्त होतो हा सिमुलेशनचा सर्वात प्राथमिक प्रकार आहे ज्याचा आपण विचार करू शकतो हे कार्य मी कशाबरोबरही बदलू शकतो आणि काढू शकतो चला आपण पुढच्या पातळीकडे पाहूया आणि व्यावहारिकदृष्ट्या सर्व अभियांत्रिकी प्रणाली गतिमान स्थितीत असतात गतिमान प्रणालीमध्ये अनेक गतिशील घटक किंवा ओपन लूप किंवा क्लोज लूप मोडमध्ये एकमेकांशी जोडलेले सबसिस्टम असतात याचा अर्थ असा की मी परस्पर जोडलेल्या अनेक बॉक्सचा विचार करू शकतो आणि प्रत्येक बॉक्स हा एक घटक असतो कधीकधी स्थिर घटक किंवा गतिशील घटक असतो सर्व गतिशील घटकांचे गणिती मॉडेल प्रथम विकसित केले जाते सामान्यत गतिशील घटकाचे वर्णन भिन्न समीकरण म्हणून केले जाऊ शकते सुरूवातीस आम्ही याला रेखीय सामान्य भिन्न भिन्न समीकरणे देऊ कधीकधी आपल्याकडे अधिक जटिल घटक असतात या घटकांना रेखीय भिन्न भिन्न समीकरणे किंवा आंशिक विभेदक समीकरण म्हणून मॉडेल करणे आवश्यक आहे पहिली गोष्ट म्हणजे मी ज्या घटकांकडे पहात आहे त्या निसर्गात गतिमान आहेत आणि त्यांचे मॉडेल विकसित करणे आवश्यक आहे मी हे विभेदक समीकरण स्वरूपात किंवा हस्तांतरण कार्य म्हणून देऊ शकतो विचाराधीन सिस्टीम तयार करण्यासाठी ते एकमेकांशी जोडले जाऊ शकतात आणि मॅटलाब उपयोग गतिमान सिस्टमच्या वर्तनाचे अनुकरण आणि अभ्यास करण्यासाठी केला जाऊ शकतो मला खात्री आहे की बर्याच महाविद्यालयांमध्ये याचाच मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे खरं तर हे वर्गात आणले पाहिजे आपण इंटरकनेक्शन्स किंवा सिस्टीमचे पॅरामीटर्स बदलण्यास प्रारंभ करतो तेव्हा विद्यार्थ्यांना परस्परसंवादी पद्धतीने सिस्टमचे वर्तन शोधण्यास सांगा दोन्ही साधनांमध्ये उत्कृष्ट व्हिज्युअलायझेशन वर्तनाचा अंदाज लावण्यात मनुष्य तितका योग्य नाही सिमुलेशनसाठी अनेक साधने डोमेन विशिष्ट असतात उदाहरणार्थ मिक्रोकॅप टीआयएनए आणि टीआयएनटीआय सारख्या स्पाईसवर आधारित सॉफ्टवेअर टूल्स इलेक्ट्रॉनिक सर्किट्सच्या अभ्यासासाठी आणि डिझाइनसाठी वापरली जातात सिस्टमची सामान्य उर्जा रचना हस्तगत करण्यासाठी बॉन्ड ग्राफ एक स्पष्ट ग्राफिक साधन आहे या मॉडेलिंग तंत्राचा उपयोग पॉवर हायड्रॉलिक्स मेकाट्रॉनिक्स सामान्य थर्मोडायनामिक सिस्टीम इलेक्ट्रॉनिक्स आणि अर्थशास्त्र आणि रांगेत सिद्धांत यासारख्या ऊर्जा नसलेल्या प्रणालींचा अभ्यास करण्यासाठी केला जातो TSAT थर्मल सिस्टीम अनालिसीस टूलबॉक्स ओपन सोर्स सिस्टम एक ग्राफिकल थर्मल सिस्टम मॉडेलिंग आणि मॅटलाब किंवा सिमुलिंकमध्ये तयार सिम्युलेशन पॅकेज आहे हा एक प्रकारचा मॅटलाब आणि साईमुलिंकच्या शीर्षस्थानी तयार केलेला आहे विशेषत औष्णिक प्रणालींसाठी हे तयार केले गेले आहे फ्लो थर्म एएनएसवायएस आणि एबीएक्यूएस यासारख्या इतर विशिष्ट प्रणाली आहेत ज्यात मॉडेलिंग थर्मल सिस्टम आहेत TINATIit मधील सिम्युलेशन कसे दिसते ते पाहूया उदाहरणार्थ आम्ही येथे वारंवारता लॉक केलेल्या लूपचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत आहोत फल मध्ये एक VCO व्होल्टेज नियंत्रित ऑसीलेटर आणि एक फेज डिटेक्टर असेल जो रेषात्मक नाही येथे आमच्याकडे इनपुट सिग्नल आहे जो फेज डिटेक्टरला जोडलेला एक स्क्वेअर वेव्ह आहे आउटपुट व्होल्टेज दोन इनपुट सिग्नल दरम्यानच्या टप्प्यात प्रमाणित केले आहेत वर सादर केलेला FLL स्क्वेअर वेव्ह सिग्नलसह स्वत च्या मर्यादा असतात आपल्याला आवडत असलेल्या वारंवारता श्रेणीमध्ये संपूर्ण सर्किट कार्य करते की नाही याची तपासणी आपल्याला करावी लागेल अन्यथा आपणास ऑप अँप्स बदलण्याची किंवा काही अन्य पॅरामीटर्स बदलण्याची आवश्यकता आहे साइन वेव्हची गुणवत्ता विभागांच्या संख्येवर आणि हे डायोड फंक्शन जनरेटर तयार करण्यासाठी वापरलेल्या डायोडवर अवलंबून असेल एक्सप्लोर वर कार्य करते

चला काही वास्तविक जीवनाच्या प्रक्रियेच्या सिम्युलेशनवर विचार करूया सिम्युलेशन दृश्यमान आणि अॅनिमेटेड असू शकते जेणेकरून वेळेची प्रगती होत असताना प्रक्रियेत काय घडत आहे हे सहजपणे पहायला मिळेल आणि ते परस्परसंवादीही असू शकतात तर आपण वास्तविक प्रक्रिया बदलण्याचा विचार करण्याच्या मार्गाने आपण द्रुतपणे रुपांतर करू शकता वास्तविक जीवनापेक्षा सिमुलेशन वेळेत बरेच जलद चालत असल्याने आपण दिवस आठवडे वर्षांच्या प्रक्रियेचे सेकंदात अनुकरण करू शकतो हे आपण केलेल्या कोणताही बदल आणि निर्णयाच्या दीर्घकालीन परिणामाचे मूल्यांकन करण्यास सक्षम करते आपण वास्तविक जीवनाची प्रक्रिया घेऊया विशेषतः एक आकाराचे विभागीय दुकानांमध्ये अधिक वेगवान होईल परंतु यासाठी अधिक किंमत असू शकते परंतु कोणत्या पातळीवर आपल्याला ऑपरेट करणे आवश्यक आहे आपल्याकडे किती काउंटर असावेत किंवा आपल्यास अत्यंत आवश्यकता असताना आपण या काउंटरना वेळ आधारित बनवावे का अशा वास्तविक जीवनाच्या प्रक्रियेचे सर्वोत्तम अनुकरण केले जाते कारण प्रत्येक वापरकर्ता भिन्न आहे कदाचित तो विकत घेत असलेल्या वस्तू किंवा उत्पादनांचा वेगळा सेट घेऊन येत असेल अशा सर्व भिन्नतांचे अनुकरण केले जाऊ शकते आणि व्यावहारिकदृष्ट्या आपण दुकानामध्ये ज्या परिस्थितीत उद्भवू शकतात त्याच परिस्थिती तयार करु शकता सॉफ्टवेअर टूल SIMUL8 संबंधित आहोत आपल्याकडे बरेच जटिल गतिशील घटक नाहीत मग आपण जटिल प्रणालींच्या पुढील स्तराचा विचार करू शकता जेथे लोक या प्रणालीचे भाग आहेत याचा अर्थ ते निर्णय घेतात आणि ते ज्या पद्धतीने वागतात त्या व्यवस्थेचा एक भाग म्हणून मॉडेलिंग करावी लागेल या प्रणालींमध्ये आम्ही निर्णय घेणे धोरण डिझाइन आणि व्यवसाय प्रणाली शोधतो जेथे लोक सिस्टमचे अविभाज्य भाग असतात हे करण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती आहे एजंट आधारित मॉडेलिंग वापरण्याची एक पद्धत आहे ती म्हणजे एजंट निर्णय घेत असतात अशा परिस्थितीत Swarm MASON Repast StarLogo NetLogo OBEUS AgentSheets आणि AnyLogic अशी एजंट आधारित मॉडेलिंग आणि सिम्युलेशनची साधनांसाठी सुस्थापित सॉफ्टवेअर वापरू शकतात मॉडेल निर्णय घेण्याचे आणखी एक साधन विश्लेषक पदानुक्रम प्रक्रिया आहे जर असे अनेक खेळाडू आहेत जे निर्णय घेण्याचा भाग आहेत आणि त्यामध्ये सहभागी प्रत्येक व्यक्तीची त्यांच्या आवडीनिवडींसाठी भिन्न निकष आहेत तर अशा सिस्टमचे अन्वेषण करण्यासाठी विश्लेषक पदानुक्रम प्रक्रिया नावाची एक पद्धत आहे आणि आपण त्या वर्तनचे मॉडेल तयार करण्यासाठी त्या सॉफ्टवेअर टूलचा वापर करू शकता व्हेनसीम नावाचे आणखी एक साधन आहे किंवा व्यवसाय गतिशील प्रणाल्यांचे अनुकरण करण्यासाठी त्या साधनाची अनेक समतुल्ये आहेत यात सहभागी मॉडेलिंग वापरली जाते म्हणजेच त्यामधील सर्व प्रमुख खेळाडू एकत्र बसतील आणि सिस्टमचे मॉडेल करतील हे मॉडेलिंग सिस्टम आणि अनुकरण सुलभ करते जेथे त्यात अनेक निर्णय घेणारे असतात आभासी वास्तविकता आणि गेमिंग देखील लोकांसह सिस्टमचा अभ्यास करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे आपण पाहू शकता की एकाकडे विविध हेतूंसाठी विविध प्रकारचे सिम्युलेशन साधने आहेत अशा वेळी शिक्षकानी काय करावे प्रशिक्षक सिम्युलेशन साधनाचा प्रभावीपणे त्याच्या किंवा तिच्या कोर्ससाठी योग्य वापर करू शकतात सिम्युलेशन टूलआवश्यक आहे विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षक कक्षामध्ये सिस्टमची गतीशीलपणे अनुकरण करण्यास सक्षम असावे त्या प्रकारची सुविधा सुलभ आहे आणि जर सुविधा नसतील तर महाविद्यालयाने अशी यंत्रणा तयार केली पाहिजे जिथे शिक्षक वर्गात प्रात्यक्षिक दाखवू शकतात आपण कोर्समध्ये काही समीकरणे शोधत असल्यास सिम्युलेशन हे दर्शविते की आपण काही पॅरामीटर्स बदलत असताना सिस्टम कसे वर्तन करते मॉडेलिंग करण्यापूर्वी सिम्युलेशन वापरुन सिस्टमच्या वर्तनाचे प्रदर्शन आणि अंतर्निहित संकल्पना आणि कार्यपद्धती स्पष्ट करणे विद्यार्थ्यांना उत्तेजन देणारे आहेत आपण FLL चे उदाहरण घेऊ ते मी त्याच्या सर्व घटक त्यांची मॉडेलिंग आणि कोणत्या प्रकारची उपकरणे वापरतो त्या दृष्टीने FLL बद्दल बोलण्यापूर्वी मी प्रथम FLL चे अनुकरण करू शकतो आणि त्याचे कार्य स्पष्ट करू शकतो आणि नक्की काय होते जर एखाद्या FLL ची इनपुट वारंवारता सारखीच आउटपुट वारंवारता असेल जे अगदी सोपे दिसते परंतु ते फिल्टर म्हणून देखील कार्य करू शकते उदाहरणार्थ जेव्हा मी FLLमधून आउटपुट घेते तेव्हा इनपुट वारंवारतेशी संबंधित खूप आवाज येत असेल तर ते आपल्याला निश्चित सिग्नल देईल हे इनपुट वारंवारतावर लॉक करते मग मी इनपुट वारंवारता बदलण्याचा प्रभाव शोधू शकतो एकदा मला FLL ची कार्यपद्धती पूर्णपणे समजल्यानंतर मी केवळ त्याच्या मॉडेलिंग आणि डिझाइनवर जातो विद्यार्थी आधीपासूनच प्रवृत्त आहेत आणि FLL काय करते याबद्दल उत्सुक आहेत मग एक शिक्षक म्हणून आपण तपशिलाकडे जात आहोत आणि अन्य मार्गाने नाही प्रक्रिया उलटसुद्धा करू शकतो विचाराधीन यंत्रणेचे अनुकरण हे समजून घेण्यास सोयीस्कर ठरते आपण FLL घेतल्यास मी डायो कार्य जनरेटरमध्ये अधिक विभाग जोडल्यास काय होते 'विचाराधीन यंत्रणा समजण्यासाठी सिमुलेशन करता येईल काय मुक्त स्रोत आणि विद्यार्थी आवृत्तीची अनुकरण साधने सहज वापरली जाऊ शकतात काही सिम्युलेशन साधने बर्यापैकी महाग असू शकतात परंतु मुक्त स्त्रोत आणि विद्यार्थी आवृत्त्या उपलब्ध आहेत ज्या आम्ही आमच्या अभ्यासक्रमात सहसा सामोरे जाणाऱ्या छोट्या यंत्रणा हाताळण्यासाठी पुरेसे असते प्रोजेक्ट मोडमध्ये आपण अनुकरण करू इच्छित असल्यास आपल्याला अधिक विस्तृत सिम्युलेशन साधनांमध्ये प्रवेश करावा लागेल आम्ही जोरदार शिफारस करतो की सिम्युलेशन साधने शिकण्यासाठी आणि वर्गात त्यांचा वापर करण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न केले पाहिजेत ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे आशा आहे की शिक्षक त्याच्या अभ्यासक्रमाला योग्य असलेले मुक्त स्त्रोत साधन निवडतील आणि कक्षाच्या सूचनांमध्ये त्याचा वापर करण्यास सुरवात करतील अभ्यास प्रभावी आणि आकर्षक सूचनांसाठी आपण आपल्या अभ्यासक्रमात सिम्युलेशन कसे वापरायचे किंवा ते वापरायचा हेतू काय आहे याचे उदाहरण द्या म्हणजेच विद्यार्थी थेट कृतीत गुंततात कोर्सच्या कोणत्याही निकालासाठी किंवा एक परिपूर्णतेसाठी आपण साधन म्हणून सिम्युलेशन कसे वापराल या विशिष्ट पत्त्यावर अभ्यासाचा निकाल सामायिक केल्याबद्दल धन्यवाद आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद